रेक्टिफायर वर आधारित व्होल्टमीटर आणि अॅमीटर- I नमस्कार आणि स्वागत आहे तर आपण दुसरे प्रकरण चालू ठेवणार आहोत जे अॅमीटर व्होल्टमीटर आणि ओहममीटर वर आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण रेक्टिफायर वर आधारित व्होल्टमीटर आणि अॅमीटर पाहणार आहोत जेणेकरून आपण एसी सुद्धा मोजू शकलो पाहिजे तर आपण हे पाहत आहोत कारण आपण थोडी उजळणी करूया आपण कुठली कुठली उपकरणे शिकलो आपण पीएमएमसी उपकरण शिकलो आपण इलेक्ट्रोडायनामिक आणि मूव्हिंग आयर्न उपकरणे शिकलो ठीक आहे आणि आपल्याला माहित आहे की पीएमएमसी फक्त डीसी मोजू शकते आणि हे डीसी किंवा एसी दोन्ही मोजू शकते त्यामुळे मुख्यतः आपण एसी आणि डीसी दोन्ही मोजू शकतो पण सामान्यपणे आपण पाहिले आहे की हे उपकरण डीसी मोजण्यासाठी वापरले जात नाही ठीक आहे त्यामुळे हे मुख्यतः एसी साठी वापरले जाते ते डीसी सुद्धा मोजू शकते पण आपण त्याला डीसी मोजमापन करण्यासाठी वापरत नाही कारण यामध्ये रिटेंटीव्हिटी किंवा रेसिड्युअल मॅग्नेटिझम ची अडचण असते त्यामुळे हे प्रामुख्याने फक्त एसी साठी वापरले जाते आणि आता जर आपण पीएमएमसी आणि इलेक्ट्रोडायनामिक यांची तुलना केली तर आपण म्हणू शकतो की पीएमएमसी हे इलेक्ट्रोडायनामिक उपकरणा पेक्षा जास्त संवेदनशील आहे विशेषकरून जेव्हा करंट किंवा व्होल्टेज चे मूल्य कमी असेल ठीक आहे याचे कारण की पीएमएमसी मध्ये स्थायी चुंबक असतो आणि यामध्ये स्थाई चुंबकत्व नाही त्यामुळे येथील या उपकरणामध्ये चुंबकीय क्षेत्र हे एका अज्ञात करंट द्वारे तयार केले जाते त्यामुळे जर करंट कमी असेल तर इलेक्ट्रोडायनामिक उपकरणांमध्ये करंट आणि चुंबकीय क्षेत्र दोन्हीही कमी असतात त्यामुळे टॉर्क कमी होतो इथे चुंबकीय क्षेत्राची फ्लक्स डेन्सिटी Be बदलत नसते त्यामुळे Be नेहमीच सारखी असते करंट हा कमी असतो कमी ही करंट साठी त्यामुळे या उपकरणांमध्ये टॉर्क इलेक्ट्रोडायनामिक उपकरणांएवढा कमी नसतो त्यामुळे पीएमएमसी उपकरणांमध्ये काही फायदे आहेत जसे की ते करंट च्या कमी मूल्यासाठी जास्त संवेदनशील असते परंतु ते एसी मोजू शकत नाही आता आपण पीएमएमसी वापरू शकतो जे एक डीसी मीटर किंवा उपकरण आहे ज्या सोबत एक रेक्टिफायर सर्किट असते जेणेकरून आपण एसी सुद्धा समजू शकलो पाहिजे मला म्हणायचे आहे की मी एसी मोजू शकलो पाहिजे तसेच जेव्हा करंट मूल्य कमी असेल हे जास्त संवेदनशील असले पाहिजे ठीक आहे त्यामुळे या व्हिडिओ मध्ये आपण रेक्टिफायर वर आधारित मीटर बद्दल बोलणार आहोत आता तुम्ही प्रथम वर्षांमध्ये किंवा तुमच्या आधीच्या अभ्यासक्रमांमध्ये रेक्टिफायर शिकलेले असाल पण आपण त्याची थोडी उजळणी घेऊया ठीक आहे तर सामान्यपणे आपल्याकडे दोन प्रकारचे रेक्टिफायर असतात ज्याला तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर असे म्हणता ठीक आहे तर आपण थोड्या वेळात या सर्किट कडे येऊ आणि त्यानंतर आपण पाहू ते काय करतात समजा मी इनपुट दिले जे साईन आहे त्यामुळे हे इनपुट आहे फुल वेव्ह रेक्टिफायर साठी आउटपुट असे असेल परंतु हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी त्याच इनपुट साठी आउटपुट असे दिसेल त्यामुळे रेक्टिफायर असे सर्किट आहे जे साईन इनपुट घेते आणि असे आऊटपुट देते जे फुल वेव्ह रेक्टिफायर साठी असे असेल आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी असे असेल पॉझिटिव्ह हाफ बदलणार नाही निगेटिव्ह हाफ 0 होईल त्यामुळे पॉझिटिव्ह हाफ तसाच राहील आणि निगेटिव्ह हाफ शून्य होईल आणि या प्रकरणांमध्ये पॉझिटिव्ह हाफ तसाच राहील निगेटिव्ह हाफ उलटा होईल ठीक आहे तर अशाप्रकारे फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर काम करेल आता समजा ही वेव्हफॉर्म Vm sin 𝜔t आहे ठीक आहे येथे Vm हे व्होल्टेज महत्तम मूल्य आहे ठीक आहे किंवा करंट चे त्यामुळे मी त्याला Am म्हणतो कारण तो व्होल्टेज असू शकतो तो करंट सुद्धा असू शकतो त्यामुळे Am एवढा असेल आणि इथे पुन्हा तो Am असेल आणि या आउटपुट ला तुम्ही शक्यतो ।Am। sin 𝜔t लिहू शकता या सर्किट मध्ये सुद्धा Am महत्तम मूल्य आहे ठीक आहे त्यामुळे हे महत्तम मूल्य आहे हे आणि समजण्यास सोपे जावे म्हणून मी फक्त A वापरतो ठीक आहे इथेसुद्धा तो A असेल ठीक आहे त्यामुळे इनपुट आणि आउटपुट दोघांसाठी सुद्धा महत्तम मूल्य A असेल ठीक आहे आता आरएमएस मूल्य 𝐴√2 असेल आणि पुन्हा एकदा आता हे इनपुट आणि आऊटपुट दोघांसाठीही लागू राहील त्यामुळे माझ्या अंदाजानुसार तुम्हाला माहित आहे साईन वेव्ह चे आरएमएस मूल्य कसे काढायचे आणि सरासरी मूल्य शून्य असेल कारण ते अर्ध्या काळासाठी पॉझिटिव्ह आहे आणि अर्ध्या काळासाठी निगेटिव्ह आहे त्यामुळे इनपुट आणि आऊटपुट साठी हे 𝐴𝜋2 असेल ठीक आहे आणि पुन्हा एकदा मी गृहीत धरत आहे की तुम्हाला सरासरी मूल्य कसे काढायचे संपूर्ण सायकलचे किंवा अर्ध्या सायकलचे इंटिग्रेशन घेऊन तुम्ही ते करू शकता त्यामुळे या प्रकरणांमध्ये जर महत्तम मूल्य A असेल आरएमएस मूल्य किती असेल तर इनपुट आणि आऊटपुट साठी महत्तम मूल्य A असेल आणि इनपुट साठी आरएमएस मूल्य 𝐴√2 असेल पण आउटपुट साठी 𝐴√2 असणार नाही ठीक आहे त्यामुळे मूल्य किती असेल याचा गृहपाठ करा हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी आरएमएस मूल्य शोधा ठीक आहे आणि त्यानंतर फुल वेव्ह रेक्टिफायर साठी सरासरी मूल्य 𝐴𝜋2 एवढे असेल आणि आता या प्रकरणांमध्ये आपण पाहू शकतो अर्ध्या कालावधीसाठी वेव्हफॉर्म अनुपस्थित आहे इथे ती उपस्थित आहे आणि इथे अनुपस्थित आहे त्यामुळे सरासरी मूल्य दोन पटीने कमी होईल त्यामुळे हे याच्या अर्धे असेल त्यामुळे हे 𝐴𝜋 असेल ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही स्वतः वरून काढायला शिकले पाहिजे आणि तुम्ही त्याला या संपूर्ण अभ्यासक्रमांमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे ठीक आहे तर विशेष करून महत्वाचे संबंध आहे की ही हे सरासरी मूल्य एवढे असायला पाहिजे फुल वेव्हसाठी एवढे आणि हाफ वेव्हसाठी एवढे तुम्हाला हे माहीत असायलाच हवं आता समजा मला एसी व्होल्टेज मोजायचा आहे त्यामुळे माझे पुढील ध्येय डीसी पीएमएमसी मीटर वापरून एसी साईन वेव्ह मोजणे हे आहे ठीक आहे तर हे आपले ध्येय आहे आपण ते कसे करू शकतो आपल्याला फक्त एक डायोड लागेल आता आपण ते सर्किट काढायचा प्रयत्न करू समजा माझ्याकडे एक गुंतागुंतीचे नेटवर्क आहे जे मी एका चौकटीने दाखवत आहे आणि त्याला दोन टर्मिनल आहेत ज्याच्या मध्ये मला व्होल्टेज मोजायचा आहे तर मला या दोन टर्मिनल मध्ये व्होल्टेज मोजायचा आहे मी काय करेल मी सामान्यपणे एक व्होल्टमीटर जोडेल त्यामुळे आता आपल्याला एक डीसी व्होल्टमीटर जोडायचा आहे जो एसी व्होल्टेज मोजू शकला पाहिजे त्यामुळे हा व्होल्टेज एसी आहे तर आपण त्याला कशा प्रकारे करू शकतो आपण एक पीएमएमसी मीटर घेऊ ठीक आहे आता जर आपण त्याला अशा प्रकारे जोडले तर व्होल्टेज वेळेच्या अर्ध्या भागासाठी पॉझिटिव्ह असेल आणि दुसऱ्या अर्ध्या भागासाठी निगेटिव्ह असेल याचा अर्थ या मीटर मधून जाणारा करंट अर्ध्या वेळासाठी पॉझिटिव्ह असेल अर्ध्या वेळासाठी निगेटिव्ह त्यामुळे टॉर्क अर्ध्या वेळासाठी उजवीकडे असेल अर्ध्या वेळासाठी डावीकडे असेल आणि सरासरी टॉर्क शून्य असेल जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर पॉईंटर थोडाही हालचाल करणार नाही त्यामुळे हे मीटर कार्य करणार नाही तर ही एक उजळणी होती आपण पीएमएमसी मीटर एसी साठी का वापरू करू शकत नाही पण आता आपण काय करू आपण या सर्किट मध्ये अशाप्रकारे डायोड जोडू त्यामुळे काय होईल जर हे इनपुट असेल हे ± आहे म्हणजे हा डीसी आहे असे नाही हे फक्त वेव्हफॉर्म काढण्यासाठी होतं ठीक आहे त्यामुळे मी या बिंदूचा पोटेन्शियल या बिंदू सोबत मोजण्याचा प्रयत्न करतात आहे आणि वेव्हफॉर्म अशी दिसेल आणि आता जो करंट या मीटर मधून प्रवाहित होत आहे तो I आहे आणि हा व्होल्टेज आहे त्याला V म्हणूया तर हा V एसी साईन आहे करंट I जो या मीटर मधून प्रवाहित होत आहे तो पॉझिटिव्ह सायकल मध्ये पॉझिटिव्ह असेल करंट जसाच्या तसा प्रवाहित होईल त्यामुळे करंट व्होल्टेज वर अवलंबून असेल कारण मीटर रेजीस्टीव्ह आहे त्यामुळे Rm अमर्याद रेझिस्टन्स आहे त्यामुळे मीटरचे अंतर्गत इम्पेडन्स शुद्ध रेझिस्टन्स असेल ज्याचे मूल्य Rm आहे त्यामुळे हा करंट I असेल जर मी याला Vpeak म्हटले तर हे मूल्य असेल Ip 𝑉𝑝𝑅𝑚 तर ही एक साईन वेव्ह आहे आणि तिचे Vpeak असते RmI येथे ते शून्य असेल येथे पॉझिटिव्ह होईल येथे परत शुन्य होईल आणि अशाप्रकारे चालू राहील ठीक आहे त्यामुळे मी या मीटरची स्केल कशी चिन्हांकित करायला पाहिजे किंवा कॅलीब्रेट करायला पाहिजे तर मी या मीटरला कसं कॅलीब्रेट करू शकतो आता जर मी असे गृहीत धरले की ही या मीटरची स्केल आहे आणि हे एक पीएमएमसी मीटर आहे ज्यासाठी मी करंट च्या स्वरूपात स्केल चिन्हांकित करू शकलो पाहिजे समजा डाव्या बाजूला करंट 0 आहे आणि उजव्या बाजूला फुल स्केल डिफ्लेक्शन करंट IFSD आहे आणि आपण असे गृहीत धरू की फुल स्केल डिफ्लेक्शन करंट 10 मिली अॅम्पियर या मीटर साठी Rm100 Ω आहे ठीक आहे त्यामुळे याचा अर्थ हा बिंदू 10 मिली अॅम्पियर दर्शवितो आणि हा बिंदू शून्य मिली अॅम्पियर करंट दर्शवितो तर हे एक पीएमएमसी मीटर आहे याचा अर्थ स्केल लिनियर असणार आहे हा बिंदू फुल स्केल डिफ्लेक्शन करंट च्या अर्धा भाग दर्शवितो याचाच अर्थ 5 मिली अॅम्पियर आहे आणि हा बिंदू 2 5 मिली अॅम्पियर आहे हा बिंदू 7 5 मिली अॅम्पियर आहे आणि अशाप्रकारे पण आता मला ही स्केल अज्ञात व्होल्टेजच्या स्वरूपात दाखवायची आहे तर ही स्केल करंट च्या स्वरूपामध्ये आहे आणि मला हीच स्केल व्होल्टेज च्या स्वरुपात चिन्हांकित करायची आहे जेणेकरून या पॉईंटर च्या स्थितीकडे बघुन मी सरळ व्होल्टेज चे मूल्य काढू शकलो पाहिजे ठीक आहे त्यामुळे बिंदू 0 करंट म्हणजे खात्रीने व्होल्टेज सुद्धा शुन्य असायला हवा त्यामुळे बिंदूला मी शून्य व्होल्ट असे लिहितो ठीक आहे आता इथे व्होल्टेज च्या स्वरूपात मूल्य किती असायला हवे तर चला ते शोधायचा प्रयत्न करू तर इथून प्रवाहित होणारा करंट IFSD किंवा 10 मिली अॅम्पियर आहे ठीक आहे तर हा किती असेल हा सरासरी करंट आहे कारण हा एक पीएमएमसी मीटर आहे त्यामुळे ते करंट ची सरासरी मूल्य दाखवेल त्यामुळे इथे या बिंदूला सरासरी करंट 10 मिली अॅम्पियर असेल ठीक आहे आता करंट चे प्रत्यक्ष मूल्य किती असायला हवे हा वेळेसोबत बदलणारा करंट It आहे आणि हा It असा दिसतो त्यामुळे जर या करंट चे महत्तम मूल्य Ip असेल तर सरासरी मूल्य किती असेल ते असेल Ipeak भागिले 𝜋 आधीच्या पानावरून ते घेऊ शकतो ते हाफ वेव्ह रेक्टिफाईड आहे ठीक आहे त्यामुळे हा Iaverage असेल आता इथे Iaverage हे 10 मिली अॅम्पियर आहे जे दर्शविते की Iavg Ip𝜋 हे 10 मिली अॅम्पियर आहे आता Ipeak किती असेल Ipeak असेल VpeakRm जे 10 मिली अॅम्पियर आहे ठीक आहे त्यामुळे या स्थितीला मी √2 ने दर्शवितो त्याचे जे काही मूल्य असेल ते 0 707 किंवा अजून काही तरी असेल हे V व्होल्ट असेल ठीक आहे तर हे मूल्य किंवा स्केल व्होल्टेज च्या स्वरूपात होते कुठल्या प्रकारचा व्होल्टेज आरएमएस व्होल्टेज हे महत्त्वाचे आहे ते महत्तम व्होल्टेज च्या स्वरूपात नव्हते ते आरएमएस व्होल्टेज च्या स्वरूपात आहे आणि शक्यतो तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण साईन एसी बद्दल बोलत असतो तेव्हा आपण सामान्यपणे आरएमएस मूल्य वापरत असतो त्यामुळे ही स्केल आरएमएस व्होल्टेज च्या स्वरूपात आहे ही स्केल करंट च्या स्वरूपात होती ठीक आहे अधिक अचूकपणे सांगायचे झाल्यास ही सरासरी करंट च्या स्वरूपात होती त्यामुळे ही सरासरी करंट च्या स्वरूपात आहे आणि ही आरएमएस व्होल्टेज च्या स्वरूपात आहे आणि तसं असेल तर ती त्याच्या अर्धी आहे त्यामुळे हा केंद्रबिंदू मी त्याला खात्रीने 2√2 व्होल्ट असे चिन्हांकित करू शकतो आणि अशाप्रकारे अशाप्रकारे स्केल चिन्हांकित करायला हवी आणि सर्किट अशाप्रकारे दिसायला हवे हे एक हाफ वेव्ह रेक्टिफायर वर आधारित व्होल्टमीटर आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी मिळून माझे व्होल्टमीटर तयार होईल कारण माझ्याकडे इथे हे टर्मिनल आहे जिथे मी अज्ञात व्होल्टेज लावेल त्यामुळे हा एक एसी व्होल्टमीटर आहे जे डायोड आणि पीएमएमसी मीटर वापरुन बनलेले आहे आता आपण नवीन उदाहरण घेऊ येथे आपल्याला पीएमएमसी मीटर वापरून एसी करंट मोजायचा आहे तर माझ्याकडे एक नेटवर्क आहे ज्यामध्ये हे एक विशिष्ट शाखा आहे आणि त्या शाखेमधून काही करंट प्रवाहित होत आहे त्याला I म्हणूया आणि समजा मला या I चे मूल्य शोधायचे आहे ही एक शुद्ध साईन वेव्ह आहे ठीक आहे आता हा करंट मोजण्यासाठी मला एक पीएमएमसी मीटर जोडावे लागेल पीएमएमसी का कारण पीएमएमसी इतर मीटर पेक्षा जास्त संवेदनशील असतात त्यामुळे आपण एक पीएमएमसी मीटर जोडुया आणि एक महत्त्वाची गोष्ट हे चिन्ह जिथे आपल्याकडे वर्तुळाच्या आत मध्ये एक बाण आहे त्यामुळे असे समजू नका की हा एक करंट चा स्त्रोत आहे याचा आपण बरेच वेळा मीटरचे चिन्ह म्हणून सुद्धा वापर करतो फक्त एकच फरक आहे की जेव्हा आपण मीटर बद्दल बोलत असतो तेव्हा आपण पॉईंटर सामान्यपणे थोडासा तिरपा दाखवतो परंतु करंट च्या स्त्रोत साठी सामान्य मध्ये आपण त्याला अशाप्रकारे दर्शवितो त्यामुळे हा एक करंट चा स्त्रोत आहे त्यामुळे कृपा करून गोंधळून जाऊ नका हे सामान्यतः एक मीटर आहे त्यामुळे यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो कारण आपण एकच चिन्ह दोन गोष्टींसाठी वापरला आहे मला असं वाटते त्याच्या बाजूला काय लिहिलं आहे त्यावरून त्याची माहिती योग्यरीतीने मिळू शकते तर हे एक पीएमएमसी मीटर आहे याचा अर्थ ते एक डीसी मीटर आहे तर हे एक डीसी मीटर आहे आणि आपण मोजत असलेला करंट एसी आहे त्यामुळे डिफ्लेक्शन शून्य असेल जर मी अशाप्रकारे जोडलं तर कारण आपण अर्ध्या काळात करंट पॉझिटिव आहे आणि अर्ध्या वेळात तो निगेटिव्ह आहे त्यामुळे अर्धा वेव्ह टॉर्क पॉझिटिव्ह असेल आणि अर्धा वेव्ह तो निगेटिव्ह असेल त्यामुळे सरासरी टॉर्क शून्य असेल त्यामुळे जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर पॉईंटर बिलकुल हालचाल करणार नाही तर याला उपाय असा आहे की या सर्किट मध्ये अशाप्रकारे डायोड जोडायचा आणि त्यानंतर करंट फक्त अर्ध्या वेळासाठी प्रवाहित होईल आणि मीटर काहीतरी मूल्य दर्शवेल आता हे सर्किट चुकीचं आहे जर मी या सर्किट ला अॅमीटर म्हटले तर ते चुकीचे होईल ठीक आहे अॅमीटर तर कधीच अशाप्रकारे तयार करू नका कारण हे मूळ सर्किट होतं आणि येथे करंट अशाप्रकारे प्रवाहित होत होता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही हाफ सायकल साठी आणि हे सर्किट आहे जिथे आपण ही शाखा काढून टाकली आणि एक अॅमीटर बसवला आणि हा अॅमीटर करंट ला फक्त अर्ध्या वेळासाठी प्रवाहित होऊ देतो तो करंट ला उरलेल्या वेळासाठी प्रवाहित होऊ देणार नाही त्यामुळे मूळ सर्किट बदललं कारण मूळ सर्किट मध्ये करंट नेहमी प्रवाहित व्हायचा परंतु या सर्किट मध्ये आपण काहीतरी मोजायचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे आपण या सर्किट मध्ये बदल केला पूर्णपणे त्यामुळे आपण चुकीने मूळ सर्किट मध्ये बदल केला ठीक आहे त्यामुळे जेव्हा आपण मोजमापन केल जेव्हा आपण एखादं मोजमापन उपकरण एखाद्या सर्किट मध्ये जोडतो मूळ सर्किट बदलायला नको ठीक आहे त्यामुळे जर तुम्हाला काही मोजायचं असेल तर आपण त्यामध्ये बदल करायला नको ठीक आहे त्यामुळे हे कुठल्याही मोजमापन उपकरणासाठी लागू आहे विद्युत अभियांत्रिकी मध्येच नाही तर इतर शाखांमध्ये सुद्धा जर आपण काही मोजायचा प्रयत्न करत असू तर ते मोजत असताना आपण त्या सर्किट मध्ये कुठलाही बदल करायला नको पण या सर्किट मध्ये आपण ते करत आहोत ठीक आहे त्यामुळे हे सर्किट चुकीचं आहे अचूक सर्किट अशाप्रकारे दिसेल त्यामुळे हे नेटवर्क आहे आणि हा माझं मीटर आहे आणि मी विरुद्ध दिशेने अशाप्रकारे डायोड लावेल आणि हे माझं एसी मीटर होईल त्यामुळे आता काय होईल हा करंट नेहमी प्रवाहित होईल अर्ध्या वेळासाठी तो मीटर मधून जाईल आणि बाकी अर्ध्या वेळासाठी तो डायोड मधून जाईल पण तो नेहमीच प्रवाहित होईल त्यामुळे मूळ सर्किट बदलणार नाही परंतु मीटरला फक्त अर्ध्या वेळासाठी करंट मिळेल त्यामुळे करंट I हा सतत प्रवाहित होईल हा I आहे पण जर मी या करंट ला Im म्हटले तर हा Im फक्त इथे प्रवाहित होईल त्यामुळे मीटर मधून जाणाऱ्या करंट चे सरासरी मूल्य शून्य असणार नाही कारण मीटर मधून निगेटिव्ह करंट प्रवाहित होणार नाही त्यामुळे मीटर काहीतरी मूल्य दाखवेल पण हे सर्किट बदलणार नाही हे अचूक सर्किट आहे अचूक अॅमीटर हे चुकीचं अॅमीटर आहे असा अॅमीटर कधीच बनवू नका याआधी व्होल्टमीटर सर्किट साठी आपण विरुद्ध दिशेने डायोड जोडला होता पण ते आवश्यक नाही कारण व्होल्टमीटर मधून आदर्शपणे कुठलाही करंट जात नाही त्यामुळे आदर्श स्थितीमध्ये त्यामधून खूप कमी प्रमाणात करंट जाईल पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आणि तो जेवढा कमी असेल तेवढे चांगले आपल्याला माहित आहे व्होल्टमीटर ला खूप जास्त रेझिस्टन्स जास्त इंपेडन्स असायला हवा आणि निगेटिव्ह सायकल मध्ये कुठलाही करंट प्रवाहित होत नाही त्यामुळे अडचण येत नाही कारण मूळ सर्किट मध्ये यामधून कुठलाही करंट प्रवाहीत होत नव्हता त्यामुळे व्होल्टमीटर साठी विरुद्ध दिशेने लावलेला डायोड तेवढा महत्त्वाचा नाही परंतु अॅमीटर साठी तो खात्रीने लागतो ठीक आहे तर आता आपण हा व्हिडीओ थांबवू आपण हा भाग पुढील व्याख्यानात घेऊ आणि आपण फुल वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर वर आधारित सर्किट बद्दल अजून चर्चा करू आपण अजून उदाहरणे घेऊ येणाऱ्या व्हिडिओ मध्ये